नमस्कार आजच्या भागात आपण मैग्नेटिकली कप्लड सर्किट बाबत चर्चा करणार आहोत आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया मुळतः आपण जे काही चर्चा केली म्हणजे एका लूपमुळे शेजारील लूपवर करंट वाहिल्यामुळे परिणाम होऊ शकतो म्हणजेच दोन्ही लूप जोडलेले आहेत आणि करंट एक लूप पासून दुसऱ्या लूप कडे वाहत आहे आता या प्रकरणात आपण पाहूया जेव्हा दोन्ही लूप इलेक्ट्रिकली कप्लड असतील किंवा नसतील परंतु ते कोणत्याही एकामुळे मैग्नेटिकली कप्लड असतील अशा प्रकरणात जर आपण अशा प्रकारचे सर्किट पाहिले त्याला आपण मैग्नेटिकली कप्लड सर्किट म्हणतो एक मोस्ट कॉमन जे इलेक्ट्रिकल साधन जे मैग्नेटिकली कप्लडवर आधारित आहे आता येथे मैग्नेटिकली कप्लड कॉइल एका सर्किट पासून दुसरीकडे एनर्जी ट्रांन्सफर करण्यासाठी वापरायची आहे ट्रान्सफॉर्मर हे एनर्जी प्रणालीचे महत्वाचे घटक आहे कारण आपल्याला जेव्हा व्होल्टेज लेवलची पातळी बदलायची आहे म्हणजेच जर आपण ती स्टेपींग अप किंवा स्टेपींग डाउन आणली तर एनर्जी प्रणालीत अशा प्रकरणात ट्रांसफार्मरचा वापर करावा लागतो आता प्रथम पाहूया म्यूच्यूअल इन्ड़टन्स म्हणजे काय ते आता जेव्हा दोन कंडक्टर किंवा तुम्ही म्हणू शकता दोन कॉइलमधे एकमेकांच्या जवळ असतात त्यांच्यातील मैग्नेटिक प्लग हा एका कॉइल मधील प्रवाहामुळे दुसऱ्या कॉइलमधून येतो आणि त्यामुळे दुसऱ्या कॉइलमधे व्होल्टेज निर्माण होतो आणि याला म्यूच्यूअल इन्ड़टन्स असे म्हणतात आता आपण प्रथम बघूया जेथे कॉइलला N निर्माण होतो आहे जेव्हा करंट i हा कॉइल मधून वाहतो मैग्नेटिक करंट phi हा त्याभोवती निर्माण होतो जर तुम्ही आकृतीत पहिले करंट i हा वाहत आहे आणि करंट phi हा निर्माण होत आहे तर करंट निर्माण झाल्यामुळे व्होल्टेज v प्रेरित झालेला असेल आता व्होल्टेज इन्डूस होईल कारण जर तुम्हाला आठवले तर फॅरडे च्या थेरमनुसार असे म्हणतात की कॉइलमध्ये निर्माण झालेला व्होल्टेज हा त्याचे नम्बर ऑफ टर्न आणि मैग्नेटिक फ्लक्स मधील बदल याच्याशी प्रमाणित असते तर आपण इन्डूस व्होल्टेज vNddt लिहू शकतो आता करंट i होतो म्हणून आपण असे म्हणू शकतो मध्ये झालेला बदल हा करंटमुळे झालेला आहे तर हे पर्टिक्यूलर ईक्वेशन आपण पुन्हा लिहिले आहे ते vNddididtLdidt हे ईक्वेशन आता व्होल्टेज करंटचा इडक्टर बरोबर संबंध सांगते आता हा इन्ड़टन्स याला म्हणतात तसेच सेल्फ इन्ड़टन्स म्हणतात ती कॉइल मधील वेळ बदलल्यामुळे करंटची आणि कॉइल मधील व्होल्टेज इन्डूस दाखवते आता आपण कॉइल 2 लक्षात घेऊया आणि समजू या की सेल्फ इन्ड़टन्स L1आणि L2 दोन्हीही कॉइल या एकमेकांच्या निकट आहेत जर या प्रकरणात कॉइल 1 ला N1 टर्न्स असतील आणि 2 ला N2 टर्न्स असतील तर सहज आपण असे समजू या की दुसऱ्यामध्ये करंट वाहत नाही आता मैग्नेटिक करंट 1 हा कॉइल 1 मधून येत आहे ज्याला दोन घटक आहेत पहिला जो फक्त कॉइल 1 ला जोडत आहे जर तुम्ही कॉइलमुळे मैग्नेटिक करंट पाहिला 11 जो फक्त कॉइल 1 ला जोडत आहे आणि दुसऱ्या घटक 12 दुसऱ्या कॉइलला जोडत आहे तर तुम्ही काय म्हणू शकता तुम्ही म्हणा एकूण करंट हा 11112असेल आपल्याला माहिती आहे की दोन कॉइल या फिजिकली वेगवेगळ्या आहेत म्हणजेच त्या इलेक्ट्रिकली जोडलेल्या नाहीत त्या मैग्नेटिकली जोडलेल्या आहेत आपण म्हणू शकतो आता करंट 1 कॉइल एक बरोबर संबंधित आहे कारण जर तुम्ही आकृती पाहिली तर करंट 1 म्हणजेच 1112 हा पूर्णपणे एका कॉइलशी जोडलेला आहे तर आपण काय लिहू शकतो कॉइल 1 मधील व्होल्टेज i1 हा कॉइल 1 मधील करंट आणि L1 हा कॉइल 1 मधील व्होल्टेज v1N1d1dtN1d1di1di1dtL1di1dt फक्त कॉइल 2 मधील करंट 12 तर कॉइल 2 मधील व्होल्टेज हा v2N2d12dtN2d12di1di1dtM21di1dt M21कॉइल 1 शी संबंधित कॉइल 2 मधील म्यूच्यूअल इन्ड़टन्सशी आहे आता M21 मधील लिहिलेला 21 हा प्रेरणा दर्शवतो जी कॉइल एक मधील करंटमुळे निर्माण झालेला कॉइल 2 मधला इलेक्ट्रिक प्रेशर आहे आता आपण कॉइल 2 मधून i2 करंटचा विचार करूया म्हणून जर आपण स्लाइडमध्ये आकृती पाहिली तर i2 हा कॉइलशी जोडलेला करंट सोर्स आहे 2 करंट कॉइल i2 द्वारे निर्माण होणारा फ्लक्स i2 पुन्हा 2 घटक 1 घटक 22 असेल जे फक्त दुसऱ्या कॉइलला जोडेल तर 21 दोन्ही कॉइल्सला जोडेल तर तुम्ही 22122 असे म्हणू शकता आता पुन्हा कॉइल 1 केसमधे सुद्धा आपल्याला असे दिसेल की कॉइल 2 ही पूर्णपणे 2 बरोबर जोडलेली आहे आपण लिहू शकतो v2N2d2dtN2d2di2di2dtL2di2dt जसे i2हा कॉइल 2 मधील करंट आणि L2 हा कॉइल 2 मधील स्वतःची प्रेरणा फक्त 21 कॉइल 1 मधील करंट तर कॉइल 1 मधील व्होल्टेज हा v1N1d21dtN1d21di2di2dtM12di2dt M12 हे कॉइल 1 ची कॉइल 2 सोबत म्यूच्यूअल इन्ड़टन्स आहे आता म्यूच्यूअल इन्ड़टन्स एका सुरुवातीला शेजारी व्होल्टेज लावण्याची क्षमता आहे तर हे पुन्हा दर्शवू शकतो हे हेंद्री मध्ये मोजू शकतो किंवा तुम्ही संक्षिप्त रुपात H लिहू शकता आता जरी म्यूच्यूअल इन्ड़टन्स M हे नेहमी पॉजिटिव असेल तर म्यूच्यूअल व्होल्टेज हा Mdidt दर्शविला जाईल कदाचित नेगिटिव्ह किंवा पॉजिटिव असेल तर स्वतहाची प्रेरणा Ldidt प्रमाणे तुम्ही पोल्यारीटी गुण शोधू शकता हे तुम्ही कसे शोधाल तर करंटची दिशा आणि व्होल्टेजचा पोल्यारीटी गुण यांच्या आधारे शोधू शकता जर तुम्हाला लक्षात असेल तर आपण पहिल्या आठवड्यात चर्चा केली होती की अधिक चिन्ह बदल यावरून तुम्ही स्वतः प्रेरित व्होल्टेज Ldidt याची पोल्यारीटी गुण शोधू शकता आता परस्पर व्होल्टेज Mdidt तेवढा सोपा नाही कारण यामध्ये आता चार टर्मिनल समावेश आहे कॉइल 1 चे दोन टोक आणि कॉइल 2 चे दोन टोक असे आता आपल्याकडे चार टोक असल्यामुळे आपण अधिक चिन्हाचा म्यूच्यूअल व्होल्टेज म्यूच्यूअल विरोधी गुण शोधण्यासाठी वापर करूया आता पोल्यारीटी गुण Mdidt हे कॉइलच्या एग्ज़ामिन साठी ओरिएंटेशन बनविले आहे म्हणजेच जेणेकरून दोन्हीही कॉइल फिजिकली बांधलेल्या आहेत आणि जर म्यूच्यूअल व्होल्टेजची बरोबर पोल्यारीटी गुण शोधण्यासाठी लेंस लॉ हा राइट हँड रूल सोबत अवलंब केला आहे हे कॉइलचे बांधणे दाखवणे सोपे नाही म्हणजेच कशाप्रकारे दोन्हीही कॉइल या फिजिकली जोडलेल्या आहेत आपण काय करूया आपण सामान्यतः सर्किट ऍनॅलिसिससाठी डॉटचा वापर करूया अशाप्रकारे सर्किटमध्ये डॉट 2 मैग्नेटिकली जोडलेल्या कॉइलच्या प्रत्येकाच्या शेवटी दर्शविला जाईल की जर करंट कॉइलच्या डॉटच्या भागातून आत शिरला तर मैग्नेटिक करंटची दिशा असे दर्शवते आता आपण ही कांसेप्ट आकृतीच्या आधारे समजून घेऊया तुम्ही पाहिले तर प्रवाह i1 डॉटमधून आत शिरत आहे तुम्ही पाहिले कॉइल अशी जोडली आहे जसे तुम्ही तुमचा तळहात अशा प्रकारे ठेवा की तो पूर्णपणे कॉइलला गुंडाळत आहे जर तुम्ही हात असा ठेवला आणि बोटे कॉइलला ज्याप्रमाणे गुंडाळी जोडलेली आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही शेवट अशाप्रकारे ठेवला की तुमचा थम्ब डायरेक्शन असेल तर ही थम्ब डायरेक्शन तुम्हाला दर्शवते की कसे आणि कोणत्या डायरेक्शला तुमचा करंट फिरत आहे तर येथे करंट i1 हा आत जात आहे आणि तुम्हाला 12 मिळतो जो कॉइल 2 बरोबर क्लॉकवाइज़ डायरेक्श ला जोडला आहे त्याचप्रमाणे कॉइल 2 मध्ये करंट डॉट मधून येतो आणि व्होल्टेजची पॉजिटिव पोल्यारीटी विरोधी गुण जेव्हा डॉट जोडलेला आहे येथे सुद्धा अधिक जेव्हा डॉट जोडलेला आहे तर जेव्हा तुम्ही उजवा हात ठेवणार याच प्रमाणे जसे आपण या प्रकरणात केले तुमचा अंगठा हा खालच्या दिशेला असेल पुन्हा 21 हा पहिल्या कॉइलशी घड्याळाच्या दिशेला असेल तर आता अशा विशिष्ट प्रकरणात डॉट हा आधीच ठेवलेला आहे तर आपण याची चिंता करायची नाही की तो डॉट कसा ठेवायचा हे व्होल्टेजच्या परस्पर विरोधी गुण ठरवण्यासाठी वापरले आहेत आपण बघायचे की अशा परिस्थितीत आपण निर्माण झालेला परस्पर व्होल्टेज परस्पर विरोधी गुण कसा ठरवायचा आता आपण डॉट प्रकार समजून घेऊ जर प्रवाह एक कॉइलच्या डॉटमधून आज शिरत असेल तर दुसऱ्या कॉइल मधील परस्पर व्होल्टेज संदर्भ हा दुसऱ्या कॉइलच्या डॉट भागावर पॉजिटिव आहे जर करंट हा आत शिरत आहे तर डॉट भागाच्या बाजूला आपल्याला अधिक संदर्भ येईल आता प्रवाह जर एका कॉइलच्या डॉट भाग सोडून जात आहे तर दुसऱ्या कॉइलचा परस्पर व्होल्टेज हा वजा परस्पर विरोधी गुण आहे आता समजा जर करंटची दिशा उलट आहे आणि करंट या बाजूने जात आहे अशा प्रकरणात व्होल्टेजची परस्परविरोधी गुण हा असा असेल याचाच अर्थ दुसऱ्या कॉइलमधील परस्पर व्होल्टेज हा दुसऱ्या कॉइलच्या डॉट भागात वजा असेल अशाप्रकारे संदर्भ पोल्यारीटी म्यूच्यूअल व्होल्टेज हा निर्माण झालेल्या करंटच्या दिशेवर असतो आणि कॉइल मधून डॉटशी जोडलेला असतो तर जेव्हा आपण म्यूच्यूअल व्होल्टेज शोधत असतो या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता काही पर्टिक्यूलर फेनोमिनोन उदाहरणांच्या मदतीने समजून घेऊया ही पर्टिक्यूलर आकृती बघूया जेथे म्यूच्यूअल व्होल्टेज v2 चिन्ह हे v2 च्या संदर्भ वरून ठरविले आहे आणि i1 च्या दिशेवरून आहे जर तुम्ही पाहिले करंट i1 हा आतमध्ये वाहत आहे तर v2 चा संदर्भ परस्पर विरोधी गुण अधिक डॉटच्या भागाच्या बाजूला असेल कारण i1 हा कॉइल 1 च्या डॉट मधून आत येतो आणि v2 हा अधिक कॉइल 2 च्या डॉटचा म्हणून म्यूच्यूअल व्होल्टेज हा पॉजिटिव Mdi1dt असेल आता या केसमधे i1 हा कॉइल 1 टर्मिनल मधून आत येत आहे परंतु v2 हा कॉइल दोनच्या डॉटच्या येथे नेगिटिव्ह होईल कारण v2 चा परस्पर विरोधी गुण हा विरुद्ध आहे म्हणून म्यूच्यूअल व्होल्टेज हा Mdi1 dt असेल तर या केसमधे जेव्हा प्रवाह दुसऱ्या कॉइलवर वाहतो तर प्रवाह i2 दुसऱ्या कॉइल मधून वाहतो म्हणजेच i2 हा डॉट सोडून आहे याचाच अर्थ जर तो डॉट सोडून आहे तर म्यूच्यूअल निर्माण झालेल्या व्होल्टेज हा वजा खालच्या बाजूला आणि डॉटच्या बाजूला अधिक आहे त्याचप्रमाणे i2 च्या प्रकरणात जेव्हा i2 हा येतो तेव्हा डॉटच्या भागात व्होल्टेज वजा या प्रकरणात तुमचा इन्डूस व्होल्टेज Mdi2d t असतो येथे तुम्ही डॉट एक्ज़िस्टिंग दाखवत आहात आणि व्होल्टेजची पोल्यारीटी डॉट जवळ नेगिटिव्ह आहे म्हणजेच तुमचा म्यूच्यूअल इन्डूस निर्माण झालेला आहे तो Mdi2dt हा पॉजिटिव आहे आता हे सर्किट विचारात घेऊया जेथे कॉइल ही इलेक्ट्रिकलली जोडलेली आहे जर तुम्ही कॉइल L1 हे L2 बरोबर फिजिकली आणि मैग्नेटिकली जोडलेली आहे तर अशा प्रकरणात जर करंट डॉटच्या आत जात असेल आणि पुन्हा करंट डॉटच्या जातो तर तो एकूण इन्ड़टन्सला जोडलेला होतो म्हणजेच LL1L22M⇒Series aidingconnection त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकरणात जेव्हा प्रवाह i डॉटच्या आत जात आहे आणि करंट i पुन्हा डॉटला सोडून जात आहे म्हणजेच म्यूच्यूअल इन्ड़टन्स ही अधिक दिशेला आणि एकूण इन्ड़टन्स तुम्हाला मिळेल जीLL1L2 2M याला अप्पोसींग कनेक्शन करंट म्हणतात हा डॉटच्या एका बाजूने जात आहे आणि डॉटच्या दुसऱ्या बाजूने अस्तित्वात आहे आता आपण म्हणू शकतो की आपण म्यूच्यूअल व्होल्टेजची पोल्यारीटी कसे ठरवायची आपण काही सर्किट सोडवूया ज्यामुळे आपल्याला समजेल की कशा प्रकारे आपण सर्किट ऍनॅलिसिसमध्ये म्यूच्यूअल इन्ड़टन्सचा समावेश करू शकतो ही आकृती बघुया जेथे आपल्याकडे v1 आणि v2 हे दोन व्होल्टेज दोन कॉइल जवळ ठेवलेले आहेत तर हे दोन मैग्नेटिकली कप्लड आहेत आपण क्रिचॉफचा व्होल्टेज लॉ वापरून दोघांचेही मापन करण्यासाठी ईक्वेशन लिहूया पण म्हणून या की करंट i1या पर्टिक्यूलर प्रकरणामध्ये या दिशेला आहे आणि i2 हा या दिशेला तर कॉइल एक साठी v1i1R1L1di1dtMdi2dtV1R1jωL1I1jωMI2 आता येथे या दोन्ही केसमधे तुमचा करंट हा डॉटच्या आतल्या दिशेने रेफरंन्स पोल्यारीटी पॉजिटिव गुण दोनही बाजूंना असेल जेथे डॉट जोडलेला आहे म्हणजेच म्यूच्यूअल इम्पिडंस तुम्हाला मिळेल कारण दोन्ही कॉइल मैग्नेटिकली कपलींगमुळे पॉजिटिव असतील आता दुसऱ्या कॉइल करिता तुम्ही लिहू शकता v2i2R2L2di2dtMdi1dtV2R2jωL2I2jωMI1 आता दुसरे उदाहरण घेऊ या जेथे आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे दुसरे सर्किट विचारात घेऊया येथे सर्किटच्या पहिल्या भागात आपल्याकडे व्होल्टेज V जोडलेला आहे आणि दुसर्या भागात आपल्याकडे लोड जोडलेला आहे आता आपण कॉइल 1 ला KVL चा वापर करूया VZ1jωL1I1 jωMI2 कॉइल 2 साठी KVL चा वापर केल्यावर आपल्याला मिळेल 0ZLjωL2I2 jωMI1 आता आपण सर्किट मधील I1 आणि I2 ची व्हॅल्यू शोधण्यासाठी एक उदाहरण घेऊया या प्रकरणात आपण व्होल्टेज लावलेला आहे जो 120°आहे आणि दुसऱ्या कॉइलला 12ohm रेझीस्टंस लावलेला आहे आपण पुन्हा KVL चा वापर करूया आपल्याला मिळेल 12 j4j5I1 j3I20⇒jI1 j3I212 मेष 2 साठी j3I112j6I20⇒I1I2 मेष मध्ये मेष 2 ते ईक्वेशन वापरल्यामुळे j24 j3I212 म्हणून I2124 j2 04°A करंट I1 अशाप्रकारे I12 j4I213 39°A तर पुन्हा KVL चा वापर केल्यावर तुम्ही सर्किट सोडवू शकता जिथे तुम्हाला मैग्नेटिकली कप्लड कॉइल दिसेल तर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही कशा प्रकारे म्यूच्यूअल व्होल्टेज बरोबर असणारी पोल्यारीटी आहे तर अशाप्रकारे आपण आजचा भाग बंद करूया जेथे आपण मैग्नेटिकली कप्लड सर्किटबद्दल चर्चा केली आपण आपली चर्चा मैग्नेटिक दृष्ट्या जोडलेल्या सर्किटवर पुढच्या भागात चालू ठेवू या जेथे आपल्याला मैग्नेटिकली जोडलेल्या सर्किटमध्ये एनर्जी कशी साठवली जाते याबद्दल चर्चा करायची आहे आणि नंतर आपण पुन्हा आइडियल ट्रांसफार्मर आणि त्याची अनेक ईक्वेशन बघूया धन्यवाद